म्हणून जसे आपण थोडासा उर्जेचा अभ्यास केला आहे एक वेगळे उदाहरण नंतर फक्त काही कल्पना जाणून घेण्यासाठी पुन्हा आपण सर्किट सिद्धांताकडे जाऊया I ऊर्जेच्या संदर्भात उदाहरणार्थ जसे की उदाहरण 1 12 म्हणजे उदाहरण 12 एक निवासी ग्राहक मार्च महिन्यात 800 kilowatt hour वापरतो आणि खालील दर वेळापत्रकाचा वापर करून महिन्यासाठी वीज निर्धारित करतो उदाहरणार्थ मूळ मासिक शुल्क 12 रुपये प्रति किलोवॅट तासाला दरमहा 12 रुपये 100 किलोवॅट तास आहे पुढील 200 किलोवॅट तास दरमहा 2 रुपये प्रति किलोवॅट तास आणि 200 किलोवॅट तास प्रती महिना 2 5 किलोवॅट प्रति तास आहे आता आम्हाला वीज बिलाची गणना करायची आहे त्यामुळे मूळ मासिक शुल्क 12 रुपये आहे आता 100 किलोवॅट तासाला 1 5 रुपये प्रति किलोवॅट तास म्हणून 100 किलोवॅट तासाला 1 5 रुपये तर 100 1 5 म्हणजे ते 150 रुपये आहेत नंतर पुढील 200 किलोवॅट तास दरमहा 2 रुपये प्रति किलोवॅट तास तर तो पुढचा 200 किलोवॅट तास 2 रुपये आहे तो 2 200 म्हणजे 400 रुपये आहे आता एकूण आर 800 किलोवॅट तास आहे आता इथे 100 200 300 किलोवॅट तास आधीच आम्ही 150 रुपये मोजले आहेत आणि 400 शिल्लक 500 किलोवॅट तास असतील परंतु 800 100 200 तर उर्वरित 500 तर 500 किलोवॅट तास शिल्लक 500 किलोवॅट तास 2 5 रुपये असेल तर त्याला प्रति किलोवॅट तास 2 5 दिले जाते 5 रुपये प्रति किलोवॅट तासाला 500 2 5 म्हणजे 1250 रुपये परंतु मासिक आधार शुल्क 12 रुपये आहे म्हणून रु 12 150 400 रुपये 1250 जोडल्यास सर्व एकूण शुल्क 1812 रुपये होईल आता एकूण r वार्षिक r निवासी ऊर्जा ती 800 किलोवॅट तास वापरते तर मी सरासरी घेतली तर तर या गोष्टीची सरासरी किंमत रुपये किंवा 1812 रुपये 800 किलोवॅट तासाने विभागली जाईल तर हे प्रति किलोवाट तासाला सरासरी 2 265 रुपये येते आणि हे एक साधे उदाहरण आहे कारण आपण ज्या ऊर्जेबद्दल बोलत आहोत ते आपण जाणून घेतले आहे तर फक्त p गुणिले r time power time पुढील उदाहरणाकडे जाण्यापूर्वी ती ऊर्जा म्हणजे तासाने गुणाकार केलेली शक्ती दुसरे मी अधिक चांगल्या प्रकारे सांगू शकतो की विद्युत ऊर्जा म्हणजे तासाला गुणाकार तर ते किलोवॅट तास आहे कारण किलोवॅट ही शक्ती आहे आणि तास ही वेळ आहे तर पुढे असे आहे हे मी घेतलेले एक साधे उदाहरण आहे म्हणून मला आशा आहे की ही एक अतिशय सोपी गोष्ट आहे पुढील उदाहरण 13 म्हणून आकृती 19 मध्ये दाखवल्याप्रमाणे सर्किटच्या प्रत्येक घटकाद्वारे शोषली किंवा पुरवली जाणारी शक्ती निश्चित करावी लागेल ही आकृती 19 आहे हे एक विद्युत घटक आहे 5 व्होल्टेज देते हे प्रत्यक्षात एकतर ते पुरवते किंवा शोषले जाते ते नंतर बघू ती पी पॉवर पॉवर पी 1 हे व्होल्टेज स्त्रोत आहे हे दुसरे अवलंबून व्होल्टेज स्त्रोत आहे आणि हे दुसरे आहे दुसरा स्रोत आहे परंतु टर्मिनल 3 व्होल्टेज दिले आहे म्हणून आपल्याला प्रत्येक स्रोताद्वारे शोषली किंवा पुरवलेली शक्ती शोधावी लागेल आता हे 8 अँपिअर प्रवाह पहा हा 8 ampere current आहे प्रथम आपण r या घटकापासून सुरुवात करूया ज्यामध्ये मला व्होल्टेज 5 volt आहे तर आणि शक्ती आम्हाला शोधायची आहे p 1 म्हणजे पुरवलेली किंवा शोषलेली शक्ती तर हा 8 अँपिअर प्रवाह प्रत्यक्षात टर्मिनल सोडून येतो टर्मिनल सोडण्याचा अर्थ असा आहे की जेथे प्रत्यक्षात वीज पुरवली जाते तेव्हा r चिन्ह नकारात्मक असेल कारण हे 8 ampere जर current 8 ampere करंटची दिशा बघितली तर प्रत्यक्षात टर्मिनल सोडत आहे तर p 1 असेल r 5 8 41 जे पुरवले जाते पहा ते 8 ampere करंट टर्मिनलच्या बाहेर आहे जे मी लिहिले आहे परंतु मी ते स्पष्ट करत आहे तर p 1 असेल 5 8 तर 41 तर आता येथे पुरवलेली वीज p 1 ही पुरवलेली वीज आहे आता हा 8 अँपिअर प्रवाह पॉझिटिव्ह टर्मिनलमध्ये प्रवेश करत आहे जेव्हाही तो आत प्रवेश करतो पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणजे हा स्रोत प्रत्यक्षात शोषक शक्ती आहे तर या प्रकरणात ते 2 व्होल्ट आणि 8 अँपिअर आहे तर p2 8 2 16 वॅट असेल जे शक्ती शोषले जाते तर जर ते 8 अँपिअर प्रवाह p2 च्या टर्मिनलमध्ये प्रवेश करत असेल तर पहा तर p2 2 8 16 वॅटची शक्ती शोषली जाईल I आणि हे 5 ampere आहे तर 0 6 I ने गुणाकार केल्यास ते 3 ampere असेल फक्त धरून ठेवा तर जर ते r 0 6 I असेल तर ते 0 6 I असेल I येथे ते 5 ampere आहे तर ते 0 6 5 असेल ते 3 व्होल्ट असेल याचा अर्थ I साठी व्होल्ट dependent किंवा dependent voltage 5 अँपिअर व्होल्टेज प्रत्यक्षात 3 volt आहे आता हा 3 अँपिअर प्रवाह r ज्याला पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणत आहे त्यामुळे शक्ती शोषली जात आहे तर ते 3 अँपिअर ते 3 व्होल्ट होईल तर पी 3 3 3 9 वॅट असेल जे शोषले जाते फक्त धरून ठेवा तर या प्रकरणात आर म्हणून जर ते पहा p 3 r 0 6 5 मी सांगितले की ते 3 व्होल्ट 3 अँपिअर आहे तर 9 वॅटची शक्ती शोषली जाते तर पुढे हा 5 अँपिअर आहे हा 5 अँपिअर प्रवाह सकारात्मक टर्मिनलमध्ये प्रवेश करतो याचा अर्थ I आत प्रवेश करत असताना सकारात्मक टर्मिनल म्हणजे ते शक्ती शोषले जाते तर ते p 4 असेल 5 अँपिअर 3 व्होल्ट म्हणून 15 वॅट तर p 4 3 5 म्हणजे 15 वॅटची शक्ती शोषली जाईल तर पुरवलेली वीज घेतली जाते 40 वॅट आणि आर शक्ती शोषक म्हणजे 16 वॅट येथे ते 9 वॅट आहे तर 16 9 25 येथे ते 15 आहे 40 वॅट तर पुरवलेली वीज आहे चिन्ह पुरवलेली वीज दर्शवते तर 45 40 वॅट पुरवले जाते आणि पावर absorb देखील 40 वॅट आहे पूर्णपणे जुळते तर आता आर पॉवर सप्लाय म्हणून शोषले गेले मला आशा आहे की ही गोष्ट आता स्पष्ट झाली आहे पुढे आणखी एक उदाहरण आहे आता हे प्रत्यक्षात सांगायचे आहे की आकृती 20 मधील कोणते परस्पर संबंध वैध आहेत आणि कोणते अवैध आहेत ते सांगावे लागेल 4 कनेक्शन आहेत जे कोणते कनेक्शन वैध आहेत आणि कोणते कनेक्शन कनेक्शनमध्ये आहेत ते अवैध आहेत आता हे कनेक्शन 1 येथे घ्या volt हे टर्मिनल 1 आणि टर्मिनल 2 आहे म्हणून टर्मिनल 1 2 मध्ये जे व्होल्टेज स्त्रोत आहेत V 5 व्होल्ट कनेक्ट करा आता जेव्हा 1 2 मध्ये देखील त्याचे आश्रित व्होल्टेज स्त्रोत V s 4 जोडलेले आहे V म्हणून जर 5V चे V 5 ठेवले तर V s हे 4 5 म्हणजे 20 व्होल्ट असेल परंतु त्या ओलांडून r आहे म्हणा r 1 2 समान टर्मिनल 2 भिन्न व्होल्टेज स्त्रोतांना जोडू शकत नाही म्हणून हे अवैध कनेक्शन आहे आता येथे याकडे आल्यास V 5 व्होल्ट आणि 2 V तर V 5 व्होल्ट आहे तर मुळात 2 5 आहे याचा अर्थ आर 10 अँपिअर तर हे तेथे एक वैध सर्किट कनेक्शन आहे अगदी व्होल्टेज स्त्रोत देखील आहे एक अवलंबून Current प्रवाह तर हे एक वैध कनेक्शन आहे परंतु हे अवैध कनेक्शन आहे आता जर तुम्ही इथे आलात तर एक Current स्त्रोत 2 अँपिअर दिले आहे परंतु त्याचे आश्रित व्होल्टेज स्त्रोत V s 4 आहे परंतु हे 2 अँपिअर आहे तर V s 4 2 8 व्होल्ट तर तो एक Current स्त्रोत आहे तो एक अवलंबून व्होल्टेज स्त्रोत आहे प्रत्यक्षात एक मालिका आहे नंतर आपण ते पाहू तर हे एक वैध कनेक्शन आहे कारण ते टर्मिनल 1 2 मध्ये जोडलेले आहेत म्हणून हे एक वैध कनेक्शन आहे आता हा एक Current स्त्रोत आहे तेथे मी 3 अँपिअरच्या बरोबरीचा आहे आणि एक आश्रित Current स्त्रोत तेथे आहे जेथे मी x 3 i s आहे आता जेव्हा मी s सर्व मी लिहित नाही मी माझ्या तोंडून सांगत आहे मला वाटते की ही एक सोपी गोष्ट आहे तर i s 3 ampere so i x i 3 3 तर 9 amperes पण हे 3 amperes आहे आणि हे 9 amperes येत आहे तर हे शक्य नाही म्हणून हे अवैध सर्किट आहे तर हे सर्किट हे अवैध आहे आणि हे अमान्य आहे आणि हे 2 वैध सर्किट आहेत b आणि c वैध सर्किट कनेक्शन आहेत आणि a आणि d हे अवैध कनेक्शन आहेत म्हणून या सर्व गोष्टी मी इथे लिहिल्या आहेत परंतु नंतर यामधून जाऊ शकतो जेव्हा bleed मधून कधी जाईल तेव्हा आरमधून जाऊ शकतो परंतु मी ते स्पष्ट केले आहे की ते काय आहे आता हे आता आकृती 1 21 मध्ये त्याच्या घटकाद्वारे शोषली जाणारी वीज निर्धारित करते परंतु मी 1 21 सांगत आहे तो अध्याय 1 21 आकडे आहे जो मी आकृती 21 सांगत आहे म्हणून येथे 1 2 3 4 4 घटक आहेत आणि current आहे I हे 10 ampere आहे हे प्रत्यक्षात 10 ampere आहे तर हा I आहे हा r आहे आणि हा I प्रत्यक्षात 10 ampere तर हा I 10 ampere आता हे r आहे याला I 10 ampere काय म्हणतो हे टर्मिनल सोडत आहे हा एक 16 volt स्त्रोत फक्त या आर वर ठेवतो हा 16 volt source आहे तर 10 अँपिअर करंट r टर्मिनल सोडत आहे ज्याला पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणतात याचा अर्थ ही power सोडल्याप्रमाणे वीज पुरवली जाते तर येथे 16 volt स्त्रोत आहे आणि हे क्षमस्व आहे हे 16 volt आहे आणि हे प्रत्यक्षात current स्त्रोत आहे हे ओलांडणे हे 16 व्होल्ट आहे तर हा current स्त्रोत आहे तर 10 अँपिअर प्रवाह rमध्ये प्रवेश करत आहे याला 6 volt चे नकारात्मक टर्मिनल म्हणतात तर हा एक current स्त्रोत आहे आणि यामधील व्होल्टेज 16 volt आहे हा एक current स्त्रोत आहे ज्याकडे मी दुर्लक्ष केले आहे वास्तविक हा एक current स्त्रोत आहे आणि हा एक व्होल्टेज आहे हा एक voltage source आहे हा एक voltage source आहे आणि हा एक dependent current source आहे तर या प्रकरणात आणि या व्होल्टेजमध्ये 16 व्होल्ट आहे नंतर प्रथम आपल्याला p 4 p 4 तेथे p2 आहे p हे p 1 आहे हे प्रत्यक्षात p 1 आहे फक्त मला धरून ठेवा हे खरे आहे rp 1 हे p 1 म्हणून फक्त धरून ठेवा तर हे p1 आहे मी ते दुरुस्त केले आहे तर आता हा current स्त्रोत प्रत्यक्षात वीजपुरवठा करत आहे कारण ते हे टर्मिनल सोडत आहे तर p 1 will 6 असेल 16 10 तर 160 watt तर p 1 16 10 ही वीज पुरवली जाते आता पुढे पाहा हे हे 10 अँपिअर करंट नकारात्मक टर्मिनल मध्ये प्रवेश करत आहे इतर मार्गाने प्रत्यक्षात तो टर्मिनलमधून बाहेर पडणारा current सोडत आहे कारण हे टर्मिनलमध्ये प्रवेश करत आहे ठीक आहे परंतु कारण एकतर एंटर करणे टर्मिनल सोडणे किंवा टर्मिनल सोडणे याचा अर्थ 6 volt देखील ते वीजपुरवठा करत आहे कारण ही current ची दिशा आहे जरcurrent या दिशेने वाहतो तर मुळात हा current टर्मिनल सोडून टर्मिनलमध्ये प्रवेश करतो तर p2 प्रत्यक्षात दाखवते की ती वीज पुरवठा करत आहे तर ते असेल चिन्ह तर त्या प्रकरणात p2 हे 6 10 60 वॅट वीज पुरवठा असेल तर हे r 6 10 आहे हा 10 अँपिअरचा current स्त्रोत आहे असे सांगा की येथे 10 अँपिअर करंट पुरवणारे current स्त्रोत हे current 10 अँपिअर आहे म्हणजे 60 वॅट आता पुढे हे 6 अँपिअर आहे आणखी 6 अँपिअर प्रवाह हे 22 व्होल्ट स्त्रोत प्रविष्ट करत आहे तर ते सकारात्मक टर्मिनलमध्ये प्रवेश करत आहे म्हणून जसे ते प्रवेश करत आहे सकारात्मक टर्मिनल म्हणजे हा व्होल्टेज स्त्रोत प्रत्यक्षात ही शोषक शक्ती absorbing power शोषून घेतो तर ते पी 3 असेल 22 6 असेल तर ते 132 वॅट असेल तर p 3 हे r 22 6 132 वॅट असेल त्यामुळे वीज शोषली जाईल पुढे हे आहे हे r आहे आणखी एक r dependent current source तर इथे r 0 4 I ला काय म्हणतात म्हणून I 10 ampere फक्त धरून ठेवा मी लिहित आहे तर 0 4 I हे r 0 4 आणि I 10 आहे म्हणून हे प्रत्यक्षात 4 व्होल्ट आहे आणि हे एक r हे प्रत्यक्षात टर्मिनल आहे हे आहे टर्मिनल तर हे प्रत्यक्षात फक्त एक वायर आहे तर म्हणजे येथे आहे येथे आहे जेव्हा हे आहे प्रत्यक्षात हे आहे याचा अर्थ प्रवाहाची दिशा अशा प्रकारे आहे याचा अर्थ current प्रत्यक्षात सकारात्मक टर्मिनलमध्ये प्रवेश करत आहे याचा अर्थ हा स्त्रोत हा dependent current source प्रत्यक्षात शोषक शक्ती आहे मला आशा आहे की हे स्पष्ट वळण असेल याचा अर्थ हे आहे हे आहे आणि ही r Current दिशा या मार्गाने आहे तर हे म्हणजे हे देखील आहे हे देखील आहे आणि ही current ची दिशा आहे याचा अर्थ करंट सकारात्मक टर्मिनलमध्ये प्रवेश करत आहे कारण हे सकारात्मक टर्मिनल आहे याचा अर्थ हे दर्शविते आणि हे येथे आहे जे येथे कॉल करते हे आहे r current स्त्रोत आहे क्षमस्व हे 4 10 आहे हे r 4 अँपिअर आहे क्षमा करा हे Current स्त्रोत आहे तर ते 4 अँपिअर आहे तर हे आर 4 अँपिअर आहे आता व्होल्टेज काय आहे तर इतर कोणताही विद्युत घटक तेथे नाही तर या current स्त्रोतामध्ये व्होल्टेज देखील 22 व्होल्ट आहे कारण येथे हे ओलांडून 22 व्होल्ट आहे तर या r वर अवलंबून असलेल्या current स्त्रोतावर समान व्होल्टेज प्रभावित होईल तर हे प्रत्यक्षात r 4 अँपिअर आहे याचा अर्थ 22 4 या स्त्रोताद्वारे शोषलेली शक्ती 88 वॅट असेल फक्त धरून ठेवा म्हणून मी हे फक्त धरून ठेवण्यासाठी हटवत आहे जर याकडे आले तर हे rआहे हे खरं तर हे p 4 म्हणून हे प्रत्यक्षात r p 4 22 ते 0 4 10 4 अँपिअर आहे तर 88 वॉट्स शक्ती शोषली गेली आता जर 132 आणि r 88 जोडले तर ते 220 किंवा त्यापेक्षा जास्त येईल ते शोषले जाते आणि पुरवलेली शक्ती 160 आणि 60 तर 220 आहे तर या मार्गाने मला आशा आहे की हे समजले असेल कारण इतर कोणताही घटक नाही तर जे काही 22 व्होल्ट आहे ते या आश्रित current स्त्रोतावर प्रभावित होईल आणि I r 10 amperes त्यामुळे ते 4 I आहे म्हणून या r अवलंबून current स्त्रोतामध्ये 4 अँपिअर आणि व्होल्टेज 22 व्होल्ट आहे तर 22 4 कारण जे काही व्होल्ट मी आत्ताच सांगितले आहे की ध्रुवीयता चिन्ह दर्शवण्यासाठी अशा प्रकारे मी याचा अर्थ असा करू शकतो की आम्हाला फक्त काय बोलावे लागेल आम्हाला या सर्व गोष्टींबद्दल आपली संकल्पना स्पष्ट करावी लागेल तरच आपण गोष्टी सहज सोडवू शकतो म्हणून गोंधळासाठी किंवा कोणत्याही गोष्टीसाठी कोणताही मार्ग नसावा जरी मी एक किंवा दोन ठिकाणी लिहितो तेव्हा मी ओव्हर लूपिंग r आहे काय लूप हे पाहत आहे परंतु हे current स्त्रोत आहे ते 4 अँपिअर असेल म्हणून चुकून मी 4 व्होल्ट लिहिले म्हणून मी याला कॉल करतो तर हे r 4 अँपिअर आहे तर पुढील एक नजर तर पुढची गोष्ट म्हणजे ही अगदी लहान गोष्ट आहे परंतु हा अभ्यासक्रम शिकताना खूप अवघड आहे म्हणून जर आपण याविषयी आपली संकल्पना स्पष्ट केली तर आम्हाला आढळेल की नंतरच्या टप्प्यात गोष्टी खूप मनोरंजक आहेत तर उदाहरणार्थ आकृती 22 व्होल्टेज स्त्रोताद्वारे पुरवलेली किंवा शोषली जाणारी शक्ती निश्चित करणारे सर्किट आकृती दर्शवते परंतु प्रथम त्याला V 1 व्होल्ट दिले जाते आणि I 2 अँपिअरला व्होल्टेज स्त्रोताद्वारे पुरवलेली किंवा शोषलेली वीज शोधावी लागते याचा अर्थ हा व्होल्टेज स्त्रोत तर पहिल्याला V 1 1 व्होल्ट आणि I 2 अँपिअर दिले जाते म्हणून जेव्हा I 2 ampere तर I 2 ampere 2 अँपिअर vocalized noise आणि ही current ची दिशा आहे याचा अर्थ प्रत्यक्षात current याप्रमाणे वाहणारा आहे याचा अर्थ हे current प्रत्यक्षात प्रवेश करत आहे हे per r टर्मिनल याचा अर्थ voltage source हा प्रत्यक्षात तो शोषून घेणारी शक्ती आहे कारण तो एक एंटरिंग पॉझिटिव्ह टर्मिनल आहे परंतु व्होल्टेज 1 व्होल्ट आहे तर V हे या प्रकरणात 1 व्होल्ट दिले जाते आणि I r 2 अँपिअर दिले जाते तर ते 2 1 असेल जे व्होल्टेज स्त्रोताद्वारे शोषले जाणारे 2 watt शक्ती आहे तर इथे माझ्याकडे आहे हे प्रत्यक्षात फक्त I ला धरून आहे म्हणून मी हे घासतो आहे तर ते व्होल्टेज स्त्रोताद्वारे उर्जा absorbe केले जाईल तर फक्त धरा तर ही एक आर ही 2 वॅटची शक्ती absorbe केले जाते आता पुढे त्याला V 6 व्होल्ट दिले जाते परंतु I 4 अँपिअर तर या सर्किटमध्ये मी ते पुन्हा r साठी काढत आहे हे केस b आहे या केससाठी हे केस b आहे तर व्ही 6 व्होल्ट परंतु r current I 4 अँपिअर आहे याचा अर्थ current ची दिशा उलट होईल याचा अर्थ I जर ते असे काढले तर जर मी ते असे काढले कारण मीI 4 या दिशेने म्हणून मी हा बाण या दिशेने करतो आणि हे r voltage source आहे व्होल्टेज 6 व्होल्ट आहे तर V 6 व्होल्ट हे दुसऱ्या प्रकरणात V 6 व्होल्ट आहे आणि मी I आहे 4 अँपिअर ही दिशा याचा अर्थ ही दिशा I I positive 4 अँपिअर लिहू शकतो आणि हा current प्रत्यक्षात याप्रमाणे वाहतो याचा अर्थ current प्रत्यक्षात व्होल्टेज टर्मिनल सोडत आहे कारण त्याची दिशा अशी आहे तर मुळात विद्युत प्रवाह r टर्मिनल सोडतो याचा अर्थ r power पॉवर असेल r I 4 अँपिअर दिले जाते आणि व्होल्टेज 6 व्होल्ट आहे तर पीp 24 वॅट असेल परंतु ते टर्मिनल सोडत आहे याचा अर्थ वीज पुरवली तर 24 तर व्होल्टेज स्त्रोताद्वारे पुरवलेली वीज म्हणूनच मला हे पुन्हा एकदा स्वच्छ करू द्या मी परत येईन तर फक्त धरून ठेवा जर तुम्ही या r वर आलात तर ही r p VI वीज दुसऱ्या प्रकरणात पुरवली जाते आता तिसरे प्रकरण दिले आहे की v 12 व्होल्ट आणि I 16 अँपिअर तर हे r आहे फक्त धरून ठेवा हे r केस c आहे हे V 12 आणि I 16 ampere आहे तर गोष्ट गुंतागुंतीच्या करण्यापेक्षा मी सर्वात सोपा मार्ग काय करू शकतो तर I 16 अँपिअर म्हणून हा माझा current source आहे तर ही सकारात्मक दिशा आहे I ची दिशा दिली आहे तर I ही सकारात्मक दिशा आहे जेव्हा I सकारात्मक असतो तेव्हा ही दिशा दिली जाते ते आहे 16 म्हणजे फक्त बाण खालच्या दिशेने बनवा आणि हा एक आर व्होल्टेज स्त्रोत देखील दिला आहे 12 व्होल्ट तर हे जर मी बनवतो आणि हे मी बनवतो याचा अर्थ आपण व्होल्टेज 12 व्होल्ट लिहू शकतो आणि हे r I I r 16 ampere लिहितो मी r ing साठी काय केले V 12 व्होल्ट म्हणून मी current ची दिशा उलट केली आहे कारण क्षमस्व I 16 अँपिअर तर I current आणि V 12 व्होल्टची दिशा उलट केली आहे म्हणून मी ध्रुवीयता उलट केली आहे तर याचा अर्थ या दिशेने current वाहतो याचा अर्थ करंट प्रत्यक्षात व्होल्टेज स्त्रोताच्या सकारात्मक टर्मिनलमध्ये प्रवेश करत आहे याचा अर्थ ती शोषक शक्ती आहे तर p r 16 12 वॅट असेल ही शक्ती या व्होल्टेज स्त्रोताद्वारे शोषली जात आहे कारण ती सकारात्मक टर्मिनलमध्ये प्रवेश करत आहे तर ते प्रत्यक्षात 192 वॅट असेल तर मला आशा आहे की तुम्हाला ते मिळाले असेल म्हणून गोष्टी सोप्या करण्यासाठी आपण गोष्टी क्लिष्ट करू नये तर गोष्टी सोप्या पद्धतीने करा म्हणजे प्रत्येक गोष्ट ठीक होईल आता मला हे स्वच्छ करू द्या म्हणूनच मी केलेली गणना म्हणजे 192 वॅटची शक्ती शोषून घेणे सर्व काही येथे आहे परंतु प्रत्येक गोष्ट मी त्यासाठी बनवण्याचा प्रयत्न करीत आहे मग ही आकृती उदाहरणार्थ 17 आता आकृती 27 स्त्रोत सर्किट आकृती I 4 अँपिअर आणि I 3 अँपिअरसाठी p 1 आणि p2 निर्धारित करते तर जेव्हा I हे r dependent voltage source आहे हे एक आश्रित व्होल्टेज स्त्रोत आहे आणि पहिले प्रकरण I 4 अँपिअर आहे तर पहिले प्रकरण I 4 अँपिअरच्या बरोबरीचे आहे आणि ते अवलंबून व्होल्टेज स्त्रोतआहे तर हे 2 I आहे येथे व्होल्टेज 2 r 4 असेल कारण पहिल्या प्रकरणात हे प्रकरण I 4 अँपिअर आहे तर या प्रकरणात काय होईल हे r 2 4 हे व्होल्ट आहे याचा अर्थ ते 8 व्होल्ट आहे आणि हे I 4 अँपिअर हा current प्रत्यक्षात या dependent voltage source चा पॉझिटिव टर्मिनल मध्ये प्रवेश करत आहे r याचा अर्थ हे 4 I हे I 4 अँपिअर प्रथम हे व्होल्टेज टर्मिनल सोडत आहे याचा अर्थ टर्मिनल सोडताना याचा अर्थ व्होल्टेज पी 1 म्हणजे 8 व्होल्ट स्त्रोत आहे जो प्रत्यक्षात वीज पुरवठा करतो म्हणून जेव्हा ते टर्मिनल सोडेल तेव्हा ते होईल आणि व्होल्टेज V 8 I r 4 अँपिअर आहे हे 4 अँपिअर आहे 4 तर हे होईल 32 वॅट ही पुरवलेली शक्ती आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे हा current dependent voltage source टर्मिनलमध्ये प्रवेश करत आहे याचा अर्थ हा स्रोत प्रत्यक्षात शक्ती शोषून घेतो तर येथे 8 व्होल्ट आहे आणि 4 अँपिअर करंट प्रविष्ट होत आहे कारण I 4 तर ते p2 होईल 8 4 तर 32 वॅट तर ही प्रत्यक्षात शक्ती शोषली जाते म्हणून मला आशा आहे की ही गोष्ट पूर्णपणे स्पष्ट आहे म्हणून मला हे साफ करू द्या दुसरे प्रकरण I 3 अँपिअर फक्त मला एक गोष्ट सांगा ही एक दुसरी घटना कृपया हे वाचू नका मी ते बंद करत आहे दुसरे प्रकरण r हे एक दुसरे प्रकरण जे येथे वाचू नका ते येथे गणना आहे ते चुकीचे आहे ते वाचू नका हे नक्की काय वाचू नये ते मी समजावून सांगेन दुसरे प्रकरण मी या r वर समजावून सांगत आहे की या समस्येवर काय बोलावे हे फक्त धरून ठेवा तर हे दुसऱ्या प्रकरणासाठी वाचू नये तर आता मी त्या समस्येकडे परत जात आहे मला हे साफ करू द्या तर फक्त धरा तर दुसरे r प्रकरण I r 3 ampere आता काय होईल जर I 3 ampere तर मी काय करेन मी सर्किट पुन्हा काढेन तर या प्रकरणात फक्त धरून ठेवा या प्रकरणात I 3 अँपिअर तर मी काय करेन हे एक अवलंबून व्होल्टेज स्त्रोत आहे हे आहे हे क्षमस्व आहे हे r व्होल्टेज स्त्रोत आहे हे आहे हे आहे 8 व्होल्ट स्त्रोत हा current स्त्रोत आहे आणि जसे I 3 अँपिअर आहे तर डिलीट सायरिंग वरच्या दिशेने 3 आहे तर मी ही दिशा घेतली आहे म्हणा I 3 अँपिअर आणि हे माझे 8 व्होल्ट आहे आणि हे r 2 I आहे हे एक अवलंबून व्होल्टेज स्त्रोत आहे आता या प्रकरणात येथे 2 3 ते 6 व्होल्ट असेल आता हे 8 व्होल्ट आहे जर 3 अँपिअर करंट प्रत्यक्षात चालू असेल तर असे चालू आहे तर 3 अँपिअर प्रवाह प्रत्यक्षात p 1 आहे आणि हे r p2 आहे तर या प्रकरणात 3 अँपिअर प्रवाह या व्होल्टेज स्त्रोताचे आर पॉझिटिव्ह टर्मिनलमध्ये प्रवेश करतो याचा अर्थ या व्होल्टेज स्त्रोताद्वारे शोषली जाणारी शक्ती ही p 1 आहे म्हणून p 1 8 व्होल्ट 3 24 वॅट असेल तर ही शक्ती शोषली जाते आता आणि या प्रकरणात आश्रित व्होल्टेज स्त्रोतासाठी हे प्रत्यक्षात टर्मिनल सोडते म्हणून p2 नकारात्मक वीज पुरवली जाईल आणि p2 r असेल हे आहे साइन पॉवर सप्लाय तर ते 6 व्होल्ट 2 3 आश्रित व्होल्टेज स्त्रोत 6 व्होल्ट आहे ते 6 3 आहे तर ते 18 वॉट आहे ज्याला तुम्ही पुरवलेली शक्ती म्हणतात हे शोषले जाते आणि हे चिन्ह आहे म्हणजे शक्ती पुरवले म्हणून जर तुम्ही या 24 8 8 बीजगणित बेरीज जोडल्या तर 6 चा फरक आहे माझा प्रश्न असा आहे की पॉवर बॅलन्स जुळवावा लागेल कारण शोषित पॉवर r पुरवलेली पॉवर 0 परंतु येथे ते 24 18 6 वॅट आहे तर फरक आहे ती शक्ती कुठे गेली तर फक्त एक hint आहे की मी सांगत नाही हे source प्रत्यक्षात या current source ला आणखी 6 वॅट वीज पुरवत आहे तरच ते जुळेल तर हे 6 वॅट कोठून मिळतील हे शोधा हे एक उदाहरण आहे की ही एक r समस्या आहे ज्याचे निराकरण केले पाहिजे तर एका क्षणी मी आहे तर प्रत्यक्षात ही समस्या आहे म्हणून मी तिथे जे काही घासले आहे ते यामधून जात नाही ही समस्या आहे तर 6 फरक आहेत मी हे current source सांगत आहे जे प्रत्यक्षात 6 वॅट पुरवत आहे परंतु 6 पासून गणना करा जर त्या 6 वॅटची गणना r ने केली तर मी येथे सांगणार नाही याची गणना कशी करता येईल परंतु त्यासाठी एक exercise आहे तर मला हे स्वच्छ करू द्या तर ते पाहू नका आता हे सांगावे लागेल की वैध कनेक्शन काय आहे आणि कोणते अवैध कनेक्शन आहे ही गोष्ट आहे पहा हे 1 2 टर्मिनल आहे तर या 10 व्होल्टमध्ये हे देखील 10 व्होल्ट आहे तर हे दोन स्त्रोत प्रत्यक्षात समांतर जोडलेले आहेत नंतर आपण पाहू तर हे एक वैध कनेक्शन आहे कारण 10 व्होल्ट वैध कनेक्शन आता येथे एक 5 अँपिअर current स्त्रोत आहे तेथे 10 व्होल्टेज 10 आणखी 10 दोन्ही टर्मिनल 1 2 मध्ये जोडलेले आहेत पूर्णपणे हरकत नाही हे देखील एक वैध कनेक्शन आहे हे दोघे वैध कनेक्शन आहेत कारण कोणत्याही टर्मिनलमध्ये कोणतेही फक्त समान व्होल्टेज स्त्रोत कनेक्ट करू शकतात जर काही फरक असेल तर ते अवैध कनेक्शन आहे जे शक्य नाही आणि कोणतेही current स्त्रोत आणि हे व्होल्टेज स्त्रोत हे देखील एक वैध कनेक्शन आहे आता हे या टर्मिनल ओलांडून 1 2 हे 5 व्होल्ट आहे आणि हे 10 व्होल्ट आहे ते 2 असू शकत नाही ते वेगळे असू शकत नाही ते समान असले पाहिजे कारण ते एकाच टर्मिनलमध्ये जोडलेले आहेत तर हे अवैध कनेक्शन आहे त्याचप्रमाणे हे 1 2 अँपिअर current स्त्रोत आणि त्यात आणखी 5 अँपिअर हे वैध नाही कारण ते एक साधे सर्किट आहे तर हे अवैध कनेक्शन आहे हे येथे अवैध कनेक्शन आहे 5 अँपिअर येथे ते 2 अँपिअर आहे हे शक्य नाही म्हणून कारण एक 5 अँपिअर 2 अँपिअर असे वाहू शकत नाही मी लिहितो की एकतर ते 2 असणे आवश्यक आहे किंवा ते r असणे आवश्यक आहे जे या 5 ला कॉल करते परंतु आम्ही ज्या प्रकारे ते जोडले आहे ते दोन्ही अवैध कनेक्शन आहे त्याचप्रमाणे येथे देखील ते अवैध कनेक्शन आहे तरa b हे वैध कनेक्शन आहेत c d अवैध कनेक्शन आहेत आता हे सर्व exercise आहेत तर exercise 1 उत्तरे दिली आहेत हा व्हिडिओ वाचताना पुन्हा न वाचल्याने ही समस्या थांबू शकते आणि पाहू शकते तर r ही समस्या 2 आहे म्हणून उत्तरे दिली आहेत मला आशा आहे की ही सर्व उत्तरे बरोबर आहेत आणि ती आता समस्या 3 सोडवतील तर ही देखील वीजशोषित वीज पुरवठ्याची समस्या आहे तर सर्व उत्तरे दिली आहेत आणि समस्या 4 हे घटक प्रविष्ट करणारे एकूण charge चार्जदेखील दिले जाते हेउत्तरदेखील दिलेले आहे तर ही समस्या 5 आहे म्हणून आम्ही हे सर्व वैध किंवा अवैध कनेक्शनसाठी करू म्हणून हे सोडवू तर हे एक आहे आणि प्रत्येक गोष्टीचे उत्तर आहे हे एक वैध किंवा अवैध कनेक्शन आहे ते प्रत्यक्षात बॉक्समध्ये शोषून घेणारे किंवा वीज पुरवठा करणारे सर्किट आहे सर्व काही दिलेले आहे ही समस्या अत्यंत काळजीपूर्वक वाचा आणि हे करा a b c सर्व सर्व c d 4 कनेक्शन आहेत आणि समस्या 6 ही आर व्होल्टेज आहे आर 0 व्होल्टेज 0 time varying व्होल्टेज प्रत्यक्षात दिला आहे तर तेथे 5 कनेक्शन आहेत आणि त्यापैकी बरेच वैध आहेत की अवैध आहेत हे मला पहावे लागेल 5 कनेक्शन आहेत आणि सर्व उत्तरे दिली आहेत आणि ही देखील एक वेळ बदलणारी आहे जी आपण एसी सर्किटसाठी पाहू परंतु जूल शोषून घेणारी ऊर्जा शोधण्यासाठी हे दिले जाते आणि ही आणखी एक सोपी समस्या आहे मला हे शोधावे लागेल की एकच उत्तर दिले आहे ते स्टोव्ह घटक इतके जेव्हा या लांबशी जोडलेले असते तेव्हा 30000 joules वापरण्यास किती वेळ लागतो ही सध्याची वेळ आहे varying rकरंट दिलेला आहे त्या घटकाद्वारे एकूण उत्तीर्ण शुल्क शोधावे लागते आणि ही उत्तरे दिली जातात तर सर्व काही दिले जाते खूप खूप धन्यवाद आम्ही पुन्हा परत येऊ